आपण असे पाहिले आहे की पायथॉन व्हॅलू लक्षात ठेवण्यासाठी नेम्सचा वापर करतो व्हॅलू ह्या प्रत्यक्ष क्वांटिटिज आहेत ज्या आपण आपल्या प्रोग्रॅम मध्ये मॅनिप्युलेट करतो त्या नेम्स मध्ये स्टोअर केल्या जातात व्हॅलूला टाईप असतात आणि व्हॅलूचा टाईप हा कोणत्या ऑपरेशन्सना परवानगी आहे हे ठरवतो आपण पाहिलेले इंट आणि फ्लोट टाईप हे बेसिक न्यूमरिक टाईप आहेत आणि आपण पाहिलेले लॉजिकल टाइप बूल जे व्हॅलू ट्रू व फाल्स घेतात म्हणून न्यूमरिक टाईपसाठी आपल्याकडे अरीथमेटिक ऑपरेशन्स आहेत आपल्याकडे इतर ऑपरेशन्स देखील आहेत जी अधिक कॉम्प्लिकेटेड आहेत आपल्याकडे असलेल्या बूलियन टाईप साठी अँड ऑर नॉट आहेत जे आपल्याला ट्रू अँड फाल्स व्हॅलू मॅनिप्युलेट करून देतात आणि मग आपल्याकडे कंप्यारीझन ऑपरेटर जसे की इक्वल टू ग्रेटर दॅन आणि इतर जे आपल्याला दोन डिफरंट क्वांटिटीझची रिलेटिव्ह व्हॅलू चेक करून देतात आणि ते एका ऑर्डर मध्ये आहेत की नाही ठरवतात आपण बघितलेली महत्वाची गोष्ट म्हणजे पायथॉन मध्ये नेम्सला फिक्स्ड टाईप नसतात म्हणून आपण असे म्हणू शकत नाही की i चा टाईप int आहे किंवा x हा फ्लोटचा टाईप आहे त्याऐवजी ते असाईन्ड व्हॅलू वर डिपेंड आहे जर नेम असाइन न करता नेम हे पहिल्यांदा वापरले तर पायथॉन कंप्लेन करेल आपल्याला इतर प्रोग्रामिंग लँग्वेज प्रमाणे ऍडव्हान्स मध्ये नेम डिक्लेर करण्याची गरज नाही परंतु जेव्हाही आपण पहिल्यांदा न्यू नेमचा वापर करतो तेव्हा त्याचा पहिला वापर लेफ्ट हॅन्डच्या असाइनमेंट स्टेटमेंटमध्ये असणे आवश्यक आहे म्हणून राईट हॅन्डच्या एक्स्प्रेशन मध्ये नेमचा वापर करण्यापूर्वी त्याला व्हॅलिड व्हॅलू देणे आवश्यक आहे न्यूमरिक टाईप हे आजकाल कॉम्प्युटेशन मध्ये केवळ कोणत्याही अर्थाने इंटरेस्ट असलेल्या गोष्टी आहेत आपण केलेली बरीचशी कॉम्पुटेशन प्रत्यक्षात टेक्स्टशी संबंधित आहे म्हणून जेव्हा आपण डॉक्युमेंट तयार करतो जसे की प्रेझेन्टेशनसाठी वर्ड प्रोसेसर किंवा इतर काही गोष्टी वापरतो तेव्हा आपण प्रत्यक्षात टेक्स्ट तयार करतो म्हणून आपण टेक्स्ट इकडे तिकडे मुव्ह करतो रिप्लेस करण्यासाठी काहीतरी सर्च करतो वगैरे तसेच जेव्हा आपण स्वतः डेटामध्ये म्यानिप्युलेशन करतो तेव्हा बरेचदा डेटा मल्टिपल सोर्स कडून येत असतो आपल्याकडे व्हॅलूझचे टेबल असू शकतात जे अगोदरच कोणीतरी टाइप केलेले असतात किंवा डिव्हाइसद्वारे जनरेट केलेले असतात आणि आपल्याला ते स्प्रेडशीटमध्ये इम्पोर्ट करावे लागतात आणि मग जर आपण त्यांना दुसर्या प्रोग्रामचा वापर करून मॅनिप्युलेट करू इच्छितो तर आपण त्यांना स्प्रेडशीटमधून एक्स्पोर्ट करू शकतो हे विशेषतः टेक्स्ट फाईल्स वापर करून केले जाते ज्यात स्प्रेडशीटचे कॉलम हे कॉमा देऊन पद्धतशीरपणे स्टोअर केले जातात तर यात टेक्स्ट प्रोसेसिंग देखील आहे आपल्यापैकी बरेच जण कॉम्पुटरचा वापर करून इंटरनेटवर वेळ घालवतात आपण इंटरनेट वापरतो तेव्हा सर्वात सामान्य गोष्टीपैकी एक म्हणजे क्वेरीझ टाइप करणे आणि मॅचिंग डॉक्युमेंट किंवा इंटरनेटवरील इतर रिसोर्सेस सर्च करणे तर या सर्च क्वेरीची प्रोसेसिंग सध्या टेक्स्ट वापर करून केली जाते हे डोकुयमेन्ट विषयी काही इन्फॉर्मेशन सह आपण दिलेल्या क्वेरींमधील डॉक्युमेंट बरोबर मॅच होते का आणि डॉक्युमेंट मध्ये कोणती इन्फॉर्मेशन रेलेवंट आहेत हे ठरवते तर टेक्स्ट प्रोसेसिंग सामान्यतः कॉम्पुटेशनचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि ज्या सहजतेने तुम्ही पायथॉन मध्ये टेक्स्ट मॅनिप्युलेट करता ते इंटरनेट अप्लिकेशनसह अनेक गोष्टी प्रोग्राम करण्यासाठी एक अतिशय पॉप्युलर लँग्वेज बनण्याचे एक कारण आहे पायथन टेक्स्टसाठी टाइप स्ट्रिंग वापरतो ज्याला इंटर्नॅलि str म्हणतात तर आपण str ऐवजी स्ट्रिंग हा शब्द वापरू कारण हे सांगणे सोपे आहे तर स्ट्रिंग बेसिकली सिक्वेन्स ऑफ कॅरॅक्टर आहे इतर प्रोग्रामिंग लँग्वेजप्रमाणे पायथनमध्ये एका विशिष्ट कॅरॅक्टरला स्ट्रिंग लेंग्थ 1 पासून वेगळे करण्यासाठी स्पेसिफिक कॅरॅक्टर टाईप नसतो म्हणून पायथनमध्ये टेक्स्टसाठी एकच प्रकार आहे जो स्ट्रिंग आहे आणि एकच टाईप स्ट्रिंग लेंग्थ 1 पासून वेगळे न करता येणारे आहे त्यामुळे दोन टाईपच्या गोष्टी नाहीत असे नाही की आपल्याकडे एकच कॅरॅक्टर आहे आणि म्हणून स्ट्रिंग हा सिक्वेन्स ऑफ सिम्बॉल आहे म्हणजेच 1लेंग्थ असणारा सिक्वेन्सचा सिम्बॉल आहे या प्रकारची व्हॅलू आपण नॉर्मली इंग्रजीमध्ये जसे क्वोट्स वापरून करतो त्याप्रमाणे लिहिली जातात जेव्हा आपल्याला एक्सप्लिसिट व्हॅलू लिहायची असते तेव्हा आपण स्ट्रिंगच्या बिगिनिंग आणि एन्डला डिमार्केट करण्यासाठी क्वोटेशन वापरतो आपण कोणत्याही प्रकारचे क्वोट्स वापरू शकतो म्हणून या केसमध्ये एकच क्वोट्स असे डिनोट करतो कि शहराचे नाव चेन्नई असे आहे लक्षात घ्या की जेव्हा आपण या कॅपिटल C सारख्या सिम्बॉल्सचा वापर करतो तेव्हा स्मॉल c चा अर्थ वेगळाअसतो तर आपण या दोन क्वोट्स मधील सिम्बॉल्स नेमके सिटीला स्ट्रिंग असाइन व्हॅलू म्हणून पाहिले आहेत आता आपण डबल क्वोट्स देखील वापर करू शकतो आणि डबल क्वोट्स वापरण्याचे एक कारण म्हणजे जर तुम्हाला एकच क्वोट स्ट्रिंगचा पार्ट म्हणून वापरण्याची गरज आहे हे करण्याचा हा एक मार्ग आहे ते करण्याचा दुसरा मार्ग म्हणजे बॅक स्लॅश लिहिणे आहे जर तुम्ही स्ट्रिंगच्या मध्ये बॅक स्लॅश आणि s क्वोट लिहिले तर याचा अर्थ असा की हा क्वोट्स सिम्बॉल म्हणून घ्यावा आणि स्ट्रिंगच्या एन्डला तसा अर्थ नाही परंतु इतर गोष्टी मध्ये क्वोट्स सारख्या स्पेशल गोष्टी करण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे क्वोटेशन बदलणे तर एका क्वोटमध्ये डबल क्वोट्स असू शकतात आणि डबल क्वोट कोणत्याही कन्फयुजन शिवाय सिंगल क्वोट सामावून घेऊ शकते इथे हिचिकर्स गाइड टू द गॅलेक्सी ह्या नेमच्या टायटलला व्हॅलू दिली जाते जर आपल्याला स्ट्रिंगमध्ये डबल क्वोट्स आणि सिंगल क्वोट्स दोन्ही कम्बाईन करायचे असतील तर तर पायथॉनकडे ट्रिपल क्वोट्स नावाची एक गोष्ट आहे तुम्ही तीन सिंगल क्वोट्स ओपन करू शकता आणि नंतर तुम्हाला मल्टिपल डबल क्वोट्स आणि सिंगल क्वोट्ससह जे हवे ते लिहू शकता म्हणून जर तुम्हाला असे म्हणायचे असेल की त्याचे फेवरीट बुक हिचहाइकर्स गाइड टू द गॅलेक्सी आहे मग ही व्हॅल्यू स्ट्रिंगमध्ये डबल क्वोट्स्स आहेत आणि त्यामध्ये एकच क्वोट्स देखील आहे म्हणून आपण ते डबल क्वोट्स मध्ये कनेक्ट करू शकत नाही आणि आपण ते एका क्वोट्समध्ये क्लोज करू शकत नाही कारण मी आधी सांगितल्याप्रमाणे या बॅकस्लॅशचा वापर केल्याशिवाय त्यापैकी अम्बीगस रिझल्ट येईल म्हणून जर आपल्याला बॅकस्लॅश वापर करायचे नसेल तर आपण ट्रिपल क्वोट्सचा वापर करू शकता हे पायथॉन इंटरप्रिटर मध्ये कसे काम करते ते पाहूया तर आपण असे म्हणू शकतो की s इक्वल टू चेन्नई आहे आता याची व्हॅलू विचारली तर ते सिंगल क्वोट्सने रिपोर्ट केले आहे जर आपल्याला s चा टाईप विचारला तर असे म्हटले जाईल की s हा str चा क्लास आहे तर आपल्याला हे असे सांगते की पायथनला हे समजते की s ही एक स्ट्रिंग आहे आपण म्हणतो की t इक्वल टू x आहे तर t चा टाईप देखील एक स्ट्रिंग आहे म्हणून सिंगल कॅरॅक्टर आणि मल्टिपल कॅरॅक्टर मध्ये कोणताही डिस्टिंक्शन नाही आता आपण म्हणूया की फक्त टायटल स्मॉल केले आणि हे इक्वल टू हिचिकर्स असे म्हटले आपल्याला टायटलची व्हॅलू विचारली तर ते आपल्याला आऊट साईडला डबल क्वोट्स आणि आऊट साईडला सिंगल क्वोट्स दाखवते तर हे इंडिकेट करते की ही एकच स्ट्रिंग आहे आणि पुन्हा टाईप ऑफ टायटल str आहे शेवटी जर मी म्हंटले की मायक्वोट इझ इक्वल टू आणि मी तीन क्वोट्सचा वापर करतो आणि मी हिचहाइकर्स असे लिहितो तर माझ्याकडे डबल क्वोट्स्समध्ये हिचहाइकर आहे आणि हिचहाइकरमध्ये सिंगल क्वोट्स आहे आणि मी त्याच्या अराउंड ट्रिपल क्वोट्सचा वापर करतो मग माय क्वोट्सला करेक्ट्ली नोटीस केले जाते आता लक्षात घ्या की जेव्हा ते माय क्वोट्स डिस्प्ले करते तेव्हा ते ट्रिपल क्वोट्स डिस्प्ले करत नाही यात आणखी एक सिंगल क्वोट्स आऊट साईड आहे आणि हे हायलाईट करते की हे इंटरनल सिंगल क्वोट्स बॅक स्लॅशसह हायलाइट केले गेले आहे तर बॅकस्लॅश सिंगल क्वोट्स हा पायथनचा एक वे आहे आणि मल्टिपल प्रोग्रामिंग लँग्वेजेस असे म्हणण्याचा वे आहे की पुढील कॅरेक्टर हे ज्याचे आहे ते मानले जाऊ नये परंतु जसे आहे तसे म्हणून फक्त नेक्स्ट क्वोट्स सिंगल क्वोट्स म्हणून घ्या क्वोटेशनचा एन्ड म्हणून समजू नका दुसरी गोष्ट जी आपण सिंगल क्वोट्ससह करू शकतो ती म्हणजे मल्टिपल लाईन लिहिणे तर मी ही फर्स्ट लाईन करतो आणि नंतर सेकंड लाईन आणि नंतर थर्ड लाईन आणि नंतर क्वोट्स क्लोज करतो मग माझे क्वोट्स बॅक स्लॅश n सह फर्स्ट लाईनमध्ये दाखवले जाते तर बॅक स्लॅश हा एक स्पेसिअल सिम्बॉल आहे जे न्यू लाईन दाखवते नंतर सेकंड लाईन नंतर न्यू लाईन आणि नंतर थर्ड लाईन मी आधी सांगितले की पायथॉन टेक्स्ट मॅनिप्युलेट करण्यासाठी आहे आणि एक दुसरी गोष्ट जी आपल्याला करायची आहे ती म्हणजे टेक्स्ट उतारा किंवा डॉक्युमेंटच्या मल्टिपल लाईन्स रीड करणे आणि सांगणे स्ट्रिंग म्हणून टेक्स्ट व्हॅलू म्हणून स्टोअर होते या फॅक्टबद्दल काळजी करण्याची गरज नाही पायथॉन मध्ये हे शक्य आहे आपण एकाच व्हॅलू मध्ये टेक्स्टच्या मल्टिपल लाईन्स एम्बेड करू शकता

आपण याआधी म्हटल्याप्रमाणे स्ट्रिंग म्हणजे कॅरॅक्टरची एक सिक्वेन्स किंवा लिस्ट आहे आपण या लिस्टमधील प्रत्येक कॅरॅक्टरकडे कसे जाऊ शकतो या कॅरॅक्टरना पोझिशन आहेत आणि पायथन पोझिशन्समध्ये स्ट्रिंगची सुरुवात 0 ने होते म्हणून जर माझ्याकडे स्ट्रिंगमध्ये n कॅरॅक्टर असतील तर पोझिशन्सला 0 ते n मायनस 1 असे नाव देण्यात आले आहे तर समजा माझ्याकडे 5 कॅरॅक्टरची स्ट्रिंग hello आहे तर स्ट्रिंगमधील कॅरॅक्टर ची पोझिशन 0 1 2 3 आणि 4 या प्रकारे सांगितली जाईल तर अशा प्रकारे आपण पोझिशन्सला लेबल करतो पायथॉनची आणखी एक गोष्ट म्हणजे आपण त्याला बॅकवर्ड लेबल करू शकतो आपण असे म्हणू शकतो की ही पोझिशन मायनस 1 आहे बर्याचदा आपल्याला असे म्हणायचे असते की स्ट्रिंगचे लास्ट कॅरॅक्टर घ्या आणि काहीतरी करा म्हणून लेंग्थ रिमेम्बर करण्यापेक्षा आणि एन्डला जाण्याऐवजी लास्ट कॅरॅक्टर घ्या असे म्हणणे सोयीचे आहे तर मायनस 1 हे कॅरॅक्टर घ्या आपण हे पाहिले आहे आणि आपण gcd केले आपण लिस्टच्या लास्ट एलिमेंट बद्दल बोललो आहोत आणि त्याला कॉमन कॅरॅक्टरची लिस्ट म्हणतो आणि आपण मायनस 1 या एलिमेंटला लिस्टचा हा लास्ट एलिमेंट आहे असे बोललो gcd एक्झाम्पलमधे माहितीपूर्वक स्पष्ट न करता लिस्टसाठी आपण वापरत असलेली ही नंबरिंग सिस्टिम तीच नंबरिंग सिस्टिम आहे जी स्ट्रिंगमधील पोझिशनसाठी वापरली जाते आपल्याकडे मायनस 1 मायनस 2 मायनस 3 मायनस 4 मायनस 5 आहे म्हणून हे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे की फॉरवर्ड जाताना आपण 0 वरून स्टार्ट करता आणि बॅकवर्ड येऊन आपण मायनस 1 ने स्टार्ट करता कारण स्पष्टपणे मायनस 0 इक्वल टू 0 आहे म्हणून आपण सर्वात जास्त गोष्टीसाठी मायनस 0 वापरला तर आपण पहिल्या व्हॅल्यू बद्दल किंवा शेवटच्या व्हॅल्यू बद्दल बोलत आहोत की नाही याबद्दल गोंधळ होईल तर फॉरवर्ड पोझिशन स्टार्ट पासून म्हणजेच 0 पासून सुरू होते आणि रिव्हर्स पोझिशन लास्ट एलिमेंट पासून म्हणजेच मायनस 1 पासून सुरू होते आपल्याकडे असे असल्यावर आपण असे पाहू शकतो की आपण या स्क्वेअर ब्रॅकेट नोटेशनचा वापर इंडिव्हिज्युल पोझिशन्स एक्सट्रॅक्ट करण्यासाठी करतो तर s1 म्हणजे हि पोझिशन 1 ला कॅरॅक्टर e आहे आणि जर मी बॅकवर्ड गेलो तर s मायनस 2 हे l आहे स्ट्रिंग बरोबर सर्वात बेसिक करता येणारी गोष्ट म्हणजे त्यांना एकत्र करणे होय दोन व्हॅल्यू लार्जर व्हॅल्यू मध्ये कम्बाईन करणे याला कॉंनकॅटीनेशन म्हणतात यात त्यांना एका नंतर एक ठेवले जाते यासाठी वापर होणारा ऑपरेटर प्लस आहे तर प्लसचा अजून एक वापर आपण नुमेरिक व्हॅलू ऍड करताना पाहिला आहे स्ट्रिंगसाठी सेम सिम्बॉल प्लस स्ट्रिंग ऍड करत नाही अर्थातच स्ट्रिंग ऍड करण्यात काही सेन्स नाही परंतु ते त्यांना एक्सपोस करते आणि त्यांना एका नंतर एक ठेवते म्हणून आपण याआधी विचार केल्याप्रमाणे स्ट्रिंग hello घेऊया याबरोबर एक नवीन स्ट्रिंग घेऊन तिला s मध्ये ऍड करू मग आपल्याला एक स्ट्रिंग t मिळेल ज्याची व्हॅलू hello चा पार्ट आणि ऍड केलेला पार्ट असा आहे प्लस हे फक्त एक सिम्पल ऑपरेटर आहे जे दोन स्ट्रिंग घेते आणि त्यांना साईड बाय साईड स्टिक करते आपण इंटरप्रीटरचे एक एक्झाम्पल पाहू या एका पॉईंट वर विचार करूया मी म्हणालो की s मध्ये hello आहे आणि t पण तेथे आहे तर s प्लस t हि व्हॅलू hello असेल आता लक्षात घ्या की इथे स्पेस नाही म्हणून प्लस हे s फॉलोव बाय t हे पंक्चुएशन सेपरेशन स्पेस टाकत नाही आणि हे आपल्याला आवडेल तसे आहे जर तुम्हाला कोमा किंवा स्पेस द्यायची असेल तर तुम्ही ते केलेच पाहिजे म्हणून जर तुम्ही त्या स्पेस ऐवजी s प्लस t कराल तर तेथे ब्ल्यांक स्पेस असलेली स्ट्रिंग मिळेल त्यानंतर मला एक स्पेस आणि त्याच्या बिटवीन हॅलो मिळेल हे नोट करणे महत्वाचे आहे की प्लस हे गोष्टी एकत्र ठेवते यामुळे कोणतेही पंक्चुएशन किंवा दोन व्हॅलू मधील कोणतेही सेपरेशन ऍड करत नाही असे आहे की आपल्याकडे एक नवीन स्ट्रिंग आहे जी अनेक ओल्ड स्ट्रिंगनी कंपोझ झाली आहे जिच्या बाउंड्रीज पूर्णपणे अदृश्य होतात लेन फंक्शन वापर करून आपण स्ट्रिंगची लेंग्थ मिळवू शकतो तर len हे s ची लेंग्थ रिटर्न करेल तर हा नंबर ऑफ कॅरॅक्टर आहे म्हणून लक्षात ठेवा की जर नंबर ऑफ कॅरॅक्टर n असेल तर पोझिशन 0 ते n मायनस 1 असेल येथे s स्ट्रिंगची लेन्थ 5 असेल येथे t स्ट्रिंगची लेंग्थ 5 प्लस 7 12 असेल इथे इतर अनेक इंटरेस्टिंग फंक्शन्स आहेत ज्यांचा वापर स्ट्रिंगमध्ये मॅनिप्युलेट करण्यासाठी केला जाऊ शकतो तुम्ही गोष्टी सर्च करू शकता आणि चेंज करू शकता तुम्हाला एखाद्या गोष्टीची फर्स्ट ऑकरांस वगैरे सापडेल आणि इतर गोष्टी करता येतील जेव्हा आपण स्ट्रिंग आणि टेक्स्ट प्रोसेसिंगमध्ये बघू तेव्हा डिटेल मध्ये फाईल डेटा रीड करणे ह्या गोष्टी बघूया एक कॉमन गोष्ट जी आपल्याला स्ट्रिंग बरोबर करायची आहे ती म्हणजे स्ट्रिंगला एक्सट्रॅक्ट करणे हि होय आपण कदाचित बिगिनिंग फर्स्ट वर्ड आणि यासारख्या गोष्टी एक्सट्रॅक्ट करू शकतो पायथॉन मध्ये हे करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे ज्याला स्लाइस म्हणतात तो घेणे स्लाइस हा एक सेगमेंट आहे सेगमेंट म्हणजे मी एक लॉन्ग स्ट्रिंग घेतो ज्याचा मी लिस्ट ऑफ कॅरॅक्टर म्हणून विचार करू शकतो आणि मला काही स्टार्टींग पॉईंट पासून काही एंडिंग पॉईंट पर्यंतचा पॉईंट हवा आहे यालाच पायथॉन स्लाईस असे म्हणतात म्हणून जर आपण पूर्वीप्रमाणेच हॅलो म्हणतो तर एका स्लाइससाठी हा स्टार्टींग पॉईंट आणि एंडिंग पॉईंट कोलनद्वारे सेपरेट होतो म्हणून आपण हे स्क्वेअर ब्रॅकेट नोटेशन वापरतो जसे की आपण स्ट्रिंगचा पार्ट एक्सट्रॅक्ट करत आहोत परंतु आपण जो पार्ट एक्सट्रॅक्ट करत आहोत ती एकच पोझिशन नाही तर 1 ते 4 पर्यंतच्या पोझिशनची रेंज आहे आता पायथन मध्ये आपण पाहिले आहे की आपल्या कडे हे रेंज फंक्शन आहे जे आपण याआधी लिहिले होते त्यात असे म्हटले होते की जर मला 1 ते m पर्यंत नंबर्स हवे असेल तर मला 1 ते m प्लस 1 लिहायला हवे कारण पायथॉनमधील रेंज फंक्शन हे पोझिशनच्या लास्ट एलिमेंटला बंद होते त्याच प्रकारे स्लाईसमधील लास्ट इंडेक्स पेक्षा एक पोझिशन कमी एन्ड होते म्हणून जर मी हे केले तर लक्षात ठेवा की हॅलोची पोझिशन 0 1 2 3 4 आहे म्हणून 1 ते 4 ची स्लाइस हि 1 वरून 2 वर जाईल नंतर ती 3 वर जाईल परंतु 4 वर जाणार नाही म्हणून e पासून l पर्यंत सेकंड l पर्यंत ती जाईल सामान्यतः जर मी s i colon j लिहिले तर ते s i पासून स्टार्ट होते आणि s j मायनस 1 वर एन्ड होते काही शॉर्टकट आहेत जे लक्षात ठेवणे आणि वापर करणे सोपे आहे बर्याचदा आपल्याला स्ट्रिंगमध्ये फर्स्ट n कॅरॅक्टर घ्यायचे असतात नंतर आपण 0 वगळू शकता आणि 0 पासून सुरु करू शकता म्हणून फक्त ते सोडून द्या आणि कोलन आणि j पासून सुरु करा तर हे आपल्याला पोझिशन 0 1 ते j मायनस 1 पर्यंत पोझिशन देईल म्हणून जर मी सुरुवातीला पोझिशन सोडली तर ती इम्प्लिसिटली 0 पासून सुरू होते त्याचप्रमाणे जर मी लास्ट पोझिशन सोडली तर ती स्ट्रिंगच्या एन्डला रन होईल म्हणून जर मला i नंतर काही हवे असेल तर मी s i कोलन असे लिहू शकतो आणि हे s मायनस 1 च्या पोझिशन लेन्थ पर्यंत जाईल परंतु जर मी स्लाइस म्हणून एक्सप्लिसिटली हे लिहिले तर मी फक्त s ची लेंग्थ लिहीन तर हेच आवश्यक कारण आहे की पायथॉनचे हे कन्व्हेशन आहे की जेव्हाही मी 1 ते m प्लस 1 च्या रेंज मध्ये काहीतरी लिहितो तेव्हा माझ्याकडे हे एक्सट्रा प्लस 1 आहे तर येथे या प्लस 1 चे कारण म्हणजे मायनस 1 टाळणे हे आहे जर मला लास्ट कॅरॅक्टर समाविष्ट करायचे असेल आणि मी 0 वर नंबरिंग सुरु केले आणि प्रत्येक वेळी मला स्ट्रिंगच्या एंडला जायचे असेल तेव्हा मला s मायनस 1 ची लेंग्थ बघावी लागेल लेंग्थ ऑफ s सांगणे अधिक सोयीस्कर आहे आणि असे गृहीत असते की s च्या लेंग्थ नुसार नसावे परंतु s मायनस 1 च्या लेन्थवर ते असू शकते म्हणून जर तुम्हाला पायथॉन मध्ये त्या गोष्टी बद्दल कॉल करायचा असेल तर हे गोंधळ कमी होईल तसेच रेंजच्या राईट हॅन्ड साईडला ऑल रेंजेस एन्ड होतात या फॅक्टमुळे असे समजते की जेव्हा आपल्याला इंडेक्स किंवा लिस्ट किंवा स्ट्रिंगमध्ये एखाद्या गोष्टी पासून लेंग्थ पर्यंत रन करण्याची इच्छा असते तेव्हा आपण असे म्हणतो की आपल्याला मायनस 1 लक्षात ठेवणे गरजेचे नाही पायथॉन इंटरप्रिटरचा सेकण्ड रोल बघूया जर मी s इक्वल टू hello असे म्हणतो तर आपण असे पाहिले आहे की जर मी 1 पासून 4 पर्यंत केले तर मला ell मिळेल जर मी कोलन 3 केले तर मला hel मिळते जे 0 1 2 वर आहे जर मी 2 कोलन म्हणतो तर मला llo मिळेल जे 2 3 4 वर आहे मी 3 2 1 म्हटले तर काय होईल तेव्हा मला पोझिशन 3 वर स्टार्ट करावे लागेल आणि पोझिशन 1 मायनस 1 जी 0 आहे म्हणून पायथॉन तुम्हाला एरर देत नाही सर्व इनव्हॅलिड रेंजेस तो घेतो उदाहरणार्थ स्टार्टींग पॉईंट ते एंडिंग पॉईंट वर व्हॅलिड रेंज डिफाइन करत नाही आणि ती एम्प्टी स्ट्रिंग आहे असे दर्शवते दुसरी बाजू म्हणजे जर मी 0 टू 7 वर जात असेल तर जिथे स्ट्रिंगमध्ये 7 हि पोझिशन नाही येथे पायथॉन त्याऐवजी एरर देणार नाही तो फक्त लास्ट पोझिशनवर जाईल जो प्रत्यक्षात स्ट्रिंगमध्ये 7 पेक्षा खाली आहे सामान्यतः तुम्ही दिलेल्या व्हॅलूला सेन्स नसेल तर या रेंज व्हॅलूना सेन्सिबीली ट्रीट केले जाते शक्य तेव्हड्या पायथॉन स्लाइसला डेफिनिशन सह काहीतरी सेन्सिबल करण्याचा प्रयत्न केला जातो जरी आपल्याला स्ट्रिंगमध्ये प्रत्येक पोझिशन्स किंवा प्रत्येक स्लाइस किंवा सिक्वेन्समध्ये ऍक्सेस असला तरी आपण स्ट्रिंगचा एक पार्ट घेऊ शकत नाही आणि ते जसे आहे तसे चेंज करू शकत नाही म्हणून आपण त्या प्लेसला स्ट्रिंग अपडेट करू शकत नाही समजा आपल्याला आपली स्ट्रिंग "hello " घेऊन ती स्ट्रिंग "help " मध्ये चेंज करायची आहे तर आपण थर्ड अँड फोर्थ पोझिशन घेऊ शकलो तर चांगले होईल म्हणून 0 1 2 3 4 5 म्हणून 0 1 2 3 4 लक्षात ठेवा म्हणून जर आपण हे a p मध्ये बनवू आणि हे एक्सकॅलमेशन मार्क बनवू शकलो तर चांगले होईल जेणेकरून आपल्याला hello ऐवजी help मिळू शकते समजा आपल्याला s 3 सारखे काहीतरी लिहायचे आहे तर s 3 व्हॅलू हि स्ट्रिंग p ला असाइन करावी लागेल आता दुर्दैवाने पायथॉन याला परवानगी देत नाही म्हणून आपण स्ट्रिंगचा पार्ट चेंज करून त्या ठिकाणी अपडेट करू शकत नाही जर तुम्ही हे ट्राय केले तर तुम्हाला एक एरर मेसेज मिळेल चला पाहूया येथे आपल्याकडे स्ट्रिंग हॅलो हि फोर मध्ये डिफाइन्ड आहे आणि जर मी आता s 3 इक्वल टू p म्हणण्याचा प्रयत्न केला तर असे म्हणेल की हे आयटम असाइनमेंटला सपोर्ट करत नाही जे आपण असे म्हणण्याचा प्रयत्न करीत आहोत की आपण स्ट्रिंगचे काही पार्ट बदलू शकत नाही स्ट्रिंग घेऊन तिचा पार्ट चेंज करण्यापेक्षा आपण स्लाइस आणि कॉन्कॅटेनेशनची आयडिया वापरून न्यू स्ट्रिंग प्रभावीपणे कंस्ट्रक्ट करणे आवश्यक आहे येथे आपल्याला स्ट्रिंगचा फर्स्ट पार्ट जसा आहे तसा घ्यायचा आहे ही पहिले 3 कॅरेक्टर्स आहेत आणि नंतर आपल्याला हे p एक्सक्लमेशन मार्क मध्ये चेंज करायचे आहे आपण असे म्हणू शकतो की ते 0 1 2 घेऊन जे की 0 ते 3 स्लाइस आहेत आणि नवीन स्ट्रिंग p एक्सक्लमेशन मार्कला कॉंकॅटिनेंट करायची आहे अशाप्रकारे आपण पायथनमध्ये सुधारित करू शकता परंतु महत्वाची गोष्ट म्हणजे ही एक न्यू s आहे आणि आपण क्लेम करत नाही की हे ओल्ड s सारखेच आहे अशाप्रकारे आपण ओल्ड स्ट्रिंगमधून एक न्यू स्ट्रिंग बिल्ड करतो आणि कदाचित त्याच नेम ने परत स्टोअर करतो हे पार्टली असे आहे की जेव्हा आपण j इक्वल टू j plus 5 असे म्हणतो तेव्हा आपण असे म्हणतो की आपण j साठी एक न्यू व्हॅलू तयार करून ती परत j मध्ये स्टोअर केली आहे येथे पुन्हा आपण एक नवीन स्ट्रिंग तयार करत आहोत आणि ती परत टाकत आहोत परंतु आपण त्यात सुधारित करत नाही आता नवीन व्हॅलू चेंज करणे आणि तयार करणे यातील हा फरक कदाचित या क्षणी फार इम्पॉर्टन्ट वाटणार नाही परंतु आपण पुढे जात असताना तो इम्पॉर्टन्ट होईल तर स्ट्रिंगला इंमुटेबल व्हॅलू म्हणतात प्रत्यक्षात नवीन व्हॅलू तयार केल्याशिवाय तुम्ही त्यांना चेंज करू शकत नाही ज्या लिस्टला आपण अधिक साधारण टाईपच्या सिक्वेन्सने बघू शकतो त्या जागी तुम्ही एका लिस्टचा एक पार्ट घेऊ शकता आणि नंतर त्याला नव्याने चेंज करू शकता तर आपण याबद्दल अधिक नंतर पाहू ही एक महत्वाची कॉन्सेप्ट आहे आत्ता लक्षात ठेवा की स्ट्रिंग हि इन प्लेस चेंज होऊ शकत नाहीत आपण जे पाहिले ते थोडक्यात सांगायचे म्हणजे गणनेसाठी टेक्स्ट व्हॅलू महत्वाची असतात तसेच पायथॉनचे पुढील टाईप आहेत स्ट्रिंग किंवा str जे टेक्स्ट व्हॅलू दर्शविण्यासाठी सिक्वेन्स ऑफ कॅरॅक्टर आहे आणि सिंगल कॅरॅक्टरच्या एकाच टाईप साठी सेपरेट डिस्टिंक्शन नाही पायथॉन मध्ये एकच कॅरॅक्टर टाईप नाही सिंगल कॅरॅक्टर हा फक्त 1 लेंग्थ असणारी स्ट्रिंग आहे आपण इंडेक्स पोझिशन्स द्वारे प्रत्येक कॅरॅक्टर काढू शकतो आपण सब स्ट्रिंग एक्सट्रॅक्ट करण्यासाठी स्लाईस वापरू शकतो आणि कॉन्कॅटेनेशन ऑपरेटर प्लस वापरून स्ट्रिंग एकत्र करू शकतो परंतु स्ट्रिंग इंमुटेबल आहे आपण स्ट्रिंगच्या नावावर असाइन केलेली व्हॅलू घेऊ शकत नाही आणि त्या जागी अपडेट करू शकत नाही स्लाइस आणि कॉन्कॅटेनेशन वापर करून आपण त्यात मॅनिप्युलेशन करून नवीन व्हॅलू तयार करू शकतो परंतु आपण ते थेट अपडेट करू शकत नाही कारण स्ट्रिंग इंमुटेबल आहे